आम्ही दिलेल्या करंट I0 वर बायझिंग ट्रान्झिस्टरच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल चर्चा केली आहे आणि या सर्व सर्किटसच्या मध्यवर्ती निगेटिव्ह फीडबॅक आहे म्हणून आतापर्यंत आमच्या चर्चेनुसार निगेटिव्ह फीडबॅकच्या सेन्सवर लक्ष केंद्रित केले आहे जेव्हा आपण या गोष्टी एम्पलीफायरमध्ये वापरतो तेव्हा आपल्याला देखील ट्रांझिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये असावे असे वाटते याचा अर्थ असा आहे की आपल्याला फीडबॅकचा सेन्स बरोबर मिळवावा लागेल तसेच आपल्याला बायस व्होल्टेजेस देखील मिळवावे लागतील जेणेकरुन ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये राहील आता आम्ही यापैकी काही विषयांवर चर्चा करू बायस सेट करण्याचे चारही प्रकार मी दर्शवितो सर्वात प्रथम ड्रेनला सेन्स करायचे आणि गेटला फीडबॅक द्यायचा गेटसंदर्भातील फीडबॅक पॉजिटीव्ह इन्क्रिमेंटल गेनमधून झाला पाहिजे आणि आपण हे करू शकता अर्थात आम्ही वापरलेला प्रकार जिथे पॉजिटीव्ह इन्क्रिमेंटल गेन होतो त्यात फक्त तो थेट कनेक्ट करणे देखील समाविष्ट आहे तसे मी येथे सर्किट पॉझिटिव्ह इन्क्रिमेंटल गेन वगैरेचे वर्णन करण्यासाठी येथे गेन शब्द वापरत आहे याचा अर्थ असा नाही की त्याला अँप्लिफिकेशन द्यावे लागेल आऊटपुटमधील फरक इनपुटपेक्षा जास्त असू शकत नाही ते कमी असले तरीही कार्य करू शकते माझा खरोखर असा अर्थ आहे की आउटपुटच्या भिन्नतेची भावना या ब्लॉकसाठी इनपुट बदलले आहे तर हे दोन सर्किट समान आहेत जेथे हा पॉजिटीव्ह इन्क्रिमेंटल गेन फक्त वायरने बदलला आहे आणि आम्ही सोर्सला सेन्स केले आणि जिथे गेट निश्चित व्होल्टेज VG0 वर बायस केला आहे त्या सोर्सला फीडबॅक दिले तर याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे एक व्होल्टेज सोर्स VG0 आहे किंवा तो व्होल्टेज डिव्हायडरमधून काढला गेला आहे वगैरे माझ्याकडे येथे I0 आहे मग आम्ही ड्रेनला सेन्स केले आणि सोर्सला फीडबॅक पाठविले जिथे आम्ही करंट सोर्सला ड्रेनशी जोडतो गेट काही VG0 वर बायस आहे आणि एक उदाहरण म्हणजे ऑप अँप वापरणे सर्वसाधारणपणे मी लाल रंगात दर्शवितो त्यातील हा भाग निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन कोणतेही सर्किट असू शकते आणि शेवटी आम्ही सोर्सला सेन्स केले आणि गेटला फीडबॅक दिले आणि सर्किट असे दिसते हे आम्ही घेतलेले एक उदाहरण आहे आणि याला मी VS0 म्हणतो म्हणजे याचा अर्थ असा की तो VS0 च्या व्होल्टेज सोर्सच्या मूल्याशी जोडलेला आहे किंवा हे VS0 वर बायस आहे आणि सर्वसाधारणपणे तिथून तेथपर्यंत सर्किटरी निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेनसह ते कोणतेही सर्किट असू शकते तर ती कल्पना आहे आता आपण हे केल्यानंतर निश्चितच या पॉजिटीव्ह इन्क्रिमेंटल गेनसाठी किंवा या निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेनसाठी आणि या बायस व्होल्टेज VD0 VS0 इत्यादीसाठी अनेक रिअलाईझेशन शक्य आहेत यानंतर आपल्याला स्वतंत्रपणे तपासावे लागेल आणि ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये असल्याची खात्री करावी लागेल म्हणजे VDS VGS VT पेक्षा जास्त आहे म्हणून मी त्या दोन उदाहरणांकरिता दर्शवितो आणि असाइनमेंट प्रॉब्लेम किंवा ऍक्टिव्हिटी प्रॉब्लेममधून आपण हे स्वतःच तयार करू शकता आणि आपण स्वतची उदाहरणे देखील तयार करू शकता तर सर्वप्रथम एमओएस ट्रान्झिस्टरच्या सॅच्युरेशन रिजनची व्याख्या ड्रेन सोर्स व्होल्टेज VDS VGS VT पेक्षा जास्त असल्याने केली जाते हे ठेवण्याचे इतर बरेच मार्ग आहेत कधीकधी आपण VDS आणि VGS ची गणना करू शकता तेव्हा हे वापरणे सोयीचे असते आता VDS VD VS असेही लिहिले जाऊ शकते जिथे VD आणि VS जेकी ड्रेन व्होल्टेज आणि सोर्स व्होल्टेज ग्राउंडच्या संदर्भात आहेत आणि त्याचप्रमाणे VGS VG VS असे लिहिले जाऊ शकते जिथे VG आणि VS गेट आणि सोर्स व्होल्टेज समान ग्राउंड VT च्या संदर्भात आहेत आपण येथे स्पष्टपणे पाहता की VS रद्द होतो आणि तीच गोष्ट VD VG VT पेक्षा जास्त म्हणून लिहली जाऊ शकते तर अगदी VDS ची गणना करण्याऐवजी आपण गेट व्होल्टेजसह ड्रेन व्होल्टेजची तुलना करू शकता हे काय म्हणत आहे ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेज वजा VT पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि सामान्यत VT निगेटिव्ह किंवा पॉजिटीव्ह असू शकते तथापि बहुतेक वेळा वापरल्या जाणार्या विविध प्रकारच्या ट्रांझिस्टरसाठी ते निगेटिव्ह असते म्हणूनच VT पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरुन आम्ही चर्चा सुरू ठेवू तर हे काय म्हणत आहे ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेजपेक्षा कमी होऊ शकते परंतु एक VT पेक्षा जास्त नाही तर ट्रॉओड रिजनमध्ये जाणारे ट्रान्झिस्टर व्हिज्युअल करण्याचा एक मार्ग म्हणजे व्होल्टेजच्या बाबतीत ड्रेन आणि सोर्समधील या विभक्तीची कल्पना करणे ड्रेन आणि सोर्समधील व्होल्टेज सेपरेशन खूपच लहान होते तर जर आपल्याकडे सोर्स व्होल्टेजप्रमाणेच ड्रेन व्होल्टेज असेल तर VDS शून्य होईल आणि आपण ID VDS कॅरॅक्टरिस्टिक्स उत्पत्तीच्या आधारावर कार्य करीत असाल तर ते खोल ट्रॉओड रिजनमध्ये असेल जसजसे हे व्होल्टेज वाढते सेपरेशन वाढते ते सॅच्युरेशन रिजनमध्ये जाते आणि हे विभाजन VGS VT पेक्षा जास्त असल्यास ते सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल त्याबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गेट व्होल्टेजपेक्षा कमी होणारे ड्रेन व्होल्टेज ज्यास स्वतः परवानगी आहे कारण VT पॉजिटीव्ह आहे म्हणून VD गेट व्होल्टेजपेक्षा लहान असलेल्या व्होल्टेजपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आमच्या उदाहरणात आम्ही 1V च्या VT चा विचार करीत आहोत तर तर जर VG 3V असेल तर याचा अर्थ असा की ड्रेन व्होल्टेज 2V पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे ते गेट व्होल्टेजपेक्षा कमी होऊ शकते परंतु एक थ्रेशोल्ड पेक्षा जास्त नाही याचा विचार करण्याचा हा दुसरा मार्ग आहे आणि जर आपण या गोष्टी पुन्हा व्यवस्थित केल्या तर आपण हे देखील पाहू शकता की VGD VT पेक्षा कमी असणे आवश्यक आहे जो त्याबद्दल विचार करण्याचा दुसरा मार्ग आहे म्हणजे ते फक्त त्याच नात्याची पुनर्रचना आहे गेट ड्रेन व्होल्टेज VT पेक्षा कमी असणे आवश्यक आहे हे सर्व समान गोष्टींचे रीस्टेटमेंट्स आहेत परंतु सर्किट कॉन्फिगरेशनवर अवलंबून या तीन संबंधांपैकी एक संबंध इतरांपेक्षा खरोखर सुलभ आहे तर हि फक्त एक बाजू आहे कारण मी आपल्याकडे असलेल्या सर्किट्सच्या संदर्भात याबद्दल चर्चा करणार आहे एकदम पहिले सर्किट ड्रेनला सेन्स करून गेटला फीडबॅक पोहोचविणे आमच्याकडे हेच होते आणि आम्हाला फीडबॅकचा सेन्स आहे आणि सर्वात सोपी विविधता ड्रेनला फक्त गेटशी जोडणे होते आणि हे आम्हाला ठाऊक आहे की हे सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल कारण थ्रेशोल्ड व्होल्टेज पॉजिटीव्ह आहे याचा अर्थ असा की VD हे VG VT पेक्षा जास्त असेल कारण या प्रकरणात VD हे VG च्या बरोबरीने आहे तर हे सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल आता दुसरा एखादा पर्याय ज्यास आपण काही ऍक्टिव्हिटी प्रश्नांमध्ये पाहिले असेल किंवा त्यापूर्वीच्या एका धड्यात याबद्दल चर्चा केली असेल ते म्हणजे व्होल्टेज सोर्स असणे तर मी याला VX म्हणेल तर आता आपण पहाल VD आणि VG समान नाहीत VD VG VX आणि VD हे VG VT पेक्षा मोठे असणे आवश्यक आहे तर या दोन वरुन आपण पाहू शकता की VX हे VT पेक्षा मोठे असावे मी ड्रेनच्या दिशेने असलेल्या पॉजिटीव्ह पोलॅरिटीसह हे दर्शविले आहे आता हे Vx निगेटिव्ह असू शकते परंतु एक थ्रेशोल्डच्या व्होल्टेजपेक्षा ते अधिक निगेटिव्ह असू शकत नाही जर Vx - 0 5V असेल तर ते सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल परंतु ते 1 5V असेल तर हे ट्रॉओड रिजनमध्ये जाईल तर जोपर्यंत या विशिष्ट सर्किटचा संबंध आहे आणि प्रत्येक बाबतीत हे सत्य आहे कारण केवळ बायसिंगसाठी उदाहरणार्थ या प्रकरणात इतर काहीही कनेक्ट केलेले नाही या प्रकरणात इतर काहीही ड्रेनला जोडलेले नाही वगैरे परंतु जेव्हा आपण यास काही स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल कार्यक्षमतेत रुपांतरित करता तेव्हा काहीतरी ड्रेनला जोडले जाईल म्हणूनच सॅच्युरेशन रिजनचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करावे लागेल जे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे फीडबॅक असा असावा खऱ्या अर्थाने आणि ट्रांझिस्टर एक चांगल्या एम्पलीफायर सारखे वर्तन करण्यासाठी सॅच्युरेशनमध्ये असावा आपण ड्रेनला सेन्स केले आणि सोर्सला मिळालेला फीडबॅक याबद्दलचे एक उदाहरण विचारात घेऊ आमच्याकडे एमओएस ट्रान्झिस्टर आहे ड्रेनला सेन्स करण्यासाठी त्याला आम्ही करंट सोर्स I0 जोडतो आणि ड्रेन करंट ID हा एमओएस ट्रान्झिस्टरद्वारे जात आहे आमच्याकडे गेट व्होल्टेज VG0 आहे आणि फीडबॅक लूप काही ब्लॉकसह पूर्ण झाला आहे ज्यास निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन आहे मी या पोलॅरिटीसह एक ऑप अँप वापरेन आम्ही आधी पाहिले आहे की हे ट्रान्झिस्टरच्या आसपास निगेटिव्ह फीडबॅक मेंटेन केले तसेच ऑप अँप देखील आणि तीच सामान्य केस आहे आणि हा बिंदू काही निश्चित व्होल्टेजशी जोडलेला आहे मी त्यास VD0 म्हणतो तर आता या सभोवतालच्या निगेटिव्ह फीडबॅकमुळे ट्रान्झिस्टरद्वारे करंट I0 जाईल आणि गेट सोर्स व्होल्टेजचे योग्य मूल्य असल्यामुळे ते कसे घडते आता ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये आहे असे गृहित धरुन गेट सोर्स व्होल्टेज हा थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि करंट घटकांद्वारे विभाजित केलेल्या ड्रेन करंटच्या दुप्पट वर्गमूळ असेल तर आता सोर्सवरील व्होल्टेज VG0 वजा व्होल्टेज VGS असेल जे VG0 VT 2I0nCox आहे आता येथे ड्रेन व्होल्टेज म्हणजे ऑप अँप इनपुट अक्षरशः शॉर्ट केले आहेत हे समजून मूल्य काय ठरवता येईल कारण ऑप अँपला एक निगेटिव्ह फीडबॅक आहे तर हे दोन इनपुट एकाच व्होल्टेजवर आहेत म्हणून ड्रेन व्होल्टेज VD0 आहे आता ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे की नाही हे आपण कसे सत्यापित कराल ड्रेन व्होल्टेजची गेट व्होल्टेजशी किंवा ड्रेन सोर्स व्होल्टेजची गेट सोर्स व्होल्टेजशी तुलना करून या प्रकरणात ड्रेन व्होल्टेजची गेट व्होल्टेजशी तुलना करणे अधिक सोपे आहे आम्हाला माहित आहे की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये VD0 हे पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर या विशिष्ट सर्किटमध्ये ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये आहे काय ते ठरवते की VD0 आणि VG0 ची मूल्ये आहेत आणि आपल्याला त्यांना योग्यरित्या निवडावे लागेल जेणेकरुन ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये राहील आणि नक्कीच तेथे सर्किट आहेत जिथे ट्रांझिस्टर आपल्याला ट्रॉओड रिजनमध्ये हवा आहे पुन्हा आपल्याला या गोष्टींची मूल्ये योग्यरित्या निवडावी लागतील जेणेकरुन ट्रान्झिस्टर ट्रॉओड रिजनमध्ये राहील तर थोडक्यात जेव्हा तुम्ही ट्रान्झिस्टरला कॉन्स्टन्ट करंटवर बायस करता तेव्हा तुम्ही निगेटिव्ह फीडबॅक लूप स्थापित करत असता आपल्याला माहित आहे की लूप कसा बनवायचा हे निगेटिव्ह फीडबॅक आहे जे अखेरीस सर्किट अशा ठिकाणी पोचले पाहिजे जेथे ड्रेन करंट अगदी इच्छित करंटच्या बरोबरीने आहे जर ड्रेन करंट इच्छित करंटपेक्षा जास्त असेल तर कसा तरी गेट सोर्स व्होल्टेज कमी करणे आवश्यक आहे आणि जर ड्रेन करंट इच्छित करंटपेक्षा कमी असेल तर गेट सोर्स व्होल्टेज वाढणे आवश्यक आहे तर निगेटिव्ह फीडबॅक हे सुनिश्चित करते परंतु निश्चितच निगेटिव्ह फीडबॅक आपल्याला गोष्टी कोणत्या दिशेने बदलू शकतात हे सांगते सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टर राखण्यासाठी व्होल्टेजेसची परिपूर्ण मूल्ये देखील महत्त्वपूर्ण आहेत आणि आपल्याला ते योग्यरित्या निवडावे लागेल निगेटिव्ह फीडबॅक लूप विविध मार्गांनी पूर्ण केली जाऊ शकते प्रत्येक बाबतीत आपल्याला स्वतंत्रपणे तपासणी करून ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये असल्याचे सुनिश्चित करावे लागेल